नमस्कार आणि डिझाईन थिंकिंग च्या सत्रात आपले परत स्वागत आहे आज मी आपल्यासमोर डिझाईन कल्पनांचे पहिले मॉड्यूल सादर करण्यास खूप उत्सुक आहे हे खूप महत्वाचे मॉड्यूल आहे बर्याच डिझाईन कल्पनांचा हा मध्य भाग आहे आपणास हे कळाले असेलच उरलेले संपेल किंवा म्हणून आपण विश्वास करू कि सहानुभूती हि डिझाईन थिंकिंग चे हृदय आहे म्हणजे सहानुभूती ही येथे एक महत्त्वाची कल्पना आहे तर सहानुभूती नुसार हे स्वत ला दुसर्याच्या शूज मध्ये लाक्षणिकरित्या ठेवण्यासारखे आहे आपण दुसर्याच्या मानसात प्रवेश करा आणि ते काय करीत आहेत याचा विचार करा तर सहानुभूतीचा एक मार्ग म्हणजे आपण स्वतः त्या अनुभवातून जात आहात आणि शोधून काढता अरे हेच ते करीत आहेत आणि लिहून ठेवा आणि आपण बाह्य आहात असे लिहा तर तुम्हाला दोन भूमिका कराव्या लागतील टीम म्हणून दुसर्या व्यक्तीबरोबर देखील हे उत्तम प्रकारे केले जाते जेणेकरून ती व्यक्ती आपण अनुभवाद्वारे किंवा इतर मार्गाने जाताना अवलोकन करतात तर या दोन भूमिकांची क्रमवारी लावणे सोपे आहे आपल्याकडे दुसरी व्यक्ती नसल्यास आपण ते स्वतः करू शकता परंतु ते आपल्यासाठी दुप्पट आहे तर सहानुभूती म्हणजे एखाद्याच्या अनुभवातून जाणे म्हणजे जणू काही आपलेच आहे तर उदाहरणार्थ मी तुम्हाला आयडिओ डॉट कॉम या कंपनीकडून दोन उदाहरणे देईन आयडिओ ही डिझाईन थिंकिंगची फर्म आहे ते म्हणाले वेबसाइट किंवा त्यांच्या एका व्हिडिओमध्ये वाचल्याचे मला आठवते की ते एक प्रकरण शोधण्याचा प्रयत्न करीत होते 'आम्ही आपत्कालीन कक्षातील रूग्णांना कसे मदत करू शकतो तर आपत्कालीन कक्ष ही आघात काळजी रूम आहे आपणास माहित आहे की रुग्णवाहिका येते आणि रुग्णाला स्ट्रेचरवर बसवले जाते आणि त्यांच्यावर त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता असते मग जे लोक या अनुभवातून जात आहेत त्यांना आम्ही कशी मदत करू तर आपण कल्पना करू शकता अशी पहिली पायरी म्हणजे आम्ही स्वतःहून या अनुभवातून जाऊ शकतो नक्कीच आघातात भाग न घेता परंतु कमीतकमी तेच शक्य तितक्या भावना अनुभवत आहेत त्यांच्याकडे जाण्याचा आणि त्यांचा मुलाखत घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपण जाणू शकता की नाही हे पहा त्यांच्या अनुभवाबद्दल सत्य काय आहे याबद्दल काही माहिती शोधा आणि आपण खाली त्याची नोंद घेऊ शकता तो तेथे आहे अर्थातच तो एक मार्ग आहे पण आयडियाची टीम म्हणाली नाहीआम्ही ते अधिक कठोरपणे करणार आहोत तर आदर्श कार्यसंघाच्या सदस्यांपैकी एकाने व्हिडिओच्या कॅमेर्यावर त्यांच्या मंदिरा शेजारी असलेला कॅमेरा टॅप केला आणि तो जात आहे त्याप्रमाणे संपूर्ण व्यक्तीची नोंद केली म्हणूनच या व्यक्तीने रुग्णालयाच्या उर्वरित टीमला जे सांगितले ते म्हणजे तो एक रुग्ण आहे अशी बतावणी करणे आणि आपल्याला फक्त माहित असलेली बनावट असल्याचे ढोंग करणे तो एक रुग्ण आहे तर तो एका रुग्णवाहिकेतून व्हीलचेयरवर होता आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण गोष्ट रेकॉर्ड केली जात होती म्हणूनच त्याला रुग्णवाहिकेतून आणीबाणीच्या कक्षात नेले गेले आणि त्याला स्ट्रेचरमधून त्याच्या मुख्य बेडवर पाठविण्यात आले जेथे डॉक्टर आणि परिचारिका येऊन रुग्णांची काळजी घेतील तर त्याने मला पूर्ण वेळ ढोंग केले मला वाटते की हे किती वेळ लागेल हे मला माहित नाही परंतु त्याने जे काही पाहिले त्या सर्व त्याने रेकॉर्ड केले आणि विशेष म्हणजे ते म्हणाले 'ठीक आहे आता मी या अनुभवातून जात आहे कॅमेरामनने काय पाहिले ते मला पहायचे आहे 'आणि त्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यांनी संपूर्ण व्हिडिओ प्ले केला आणि आढळले की व्हिडिओ बर्याच वेळा आपत्कालीन कक्षाची छप्पर रेकॉर्ड करते बरोबर तर हे असेच करते आणि ते काय ऐकतात हे असे आहे की कोणीतरी त्यांच्यावर ऑपरेशन करीत आहे किंवा त्यांचे ऑपरेशन करीत आहे ते जे काही औषधोपचार करत आहेत जे काही इंजेक्शन घेत आहे ते करत आहेत परंतु रुग्णाला संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे दिसते ते बर्याच वेळा मर्यादित होते हा एक वेदनादायक अनुभव असू शकतो परंतु छतावरील ते खाली येताना काय पहात आहेत तर या सर्व अनुभवांमधून त्यांच्यासाठी ही चांगली समजूतदारपणा होता जेव्हा ते सर्व छतावर पाहतात तेव्हा आपण ते कसे सुधारू शकतो हे पहावे लागेल हे समस्येचे विधान असू शकते आघाताचा एकूण अनुभव कमी करून आपण या व्यक्तीचे आयुष्य चांगले बनविण्यासाठी मनोरंजक उपायांसह येऊ शकता तर परंतु माझ्यासाठी हे कार्य करणे आवश्यक आहे हे शोधणे महत्त्वाचे आहे तर सहानुभूती त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट बनली आयडियाने त्यांच्या ब्लॉगवर किंवा त्यांच्यावर देखील सामायिक केलेली दुसरी कथा व्हिडिओ हे पुन्हा आरोग्याच्या काळजीचे प्रकरण आहे त्यांना ज्येष्ठ नागरिकाची मदत करण्याची इच्छा आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे माझ्या वयाच्या 60 व्या वर्षाच्या अंदाजापेक्षा अधिक एखादा वयोवृद्ध व्यक्ती ते पाहू शकतात की नाही हे पहाण्यासाठी 'मी त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांच्या आयुष्यात कशी मदत करू ' आणीबाणीची घटना नाही तर दिवसा दररोजच्या जीवनासारखी घटना आहे तर कदाचित त्यांनी 60 च्या मध्यभागी 60 च्या वयातील एका बाईला बोलावले आणि ते म्हणाले आई आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी काहीतरी करू शकतो आम्ही या डिझाइन टीमचे आहोत आम्ही आपले आयुष्य चांगले बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर मग आपण ज्या गोष्टींचा सामना करत आहात ज्यामुळे आम्ही कदाचित आपल्याला मदत करू शकेन काय 'तर त्या बाईने प्रथम सांगितले की' अरे माझे आयुष्य उत्तम आहे मी मजेत आहे माझ्याजवळ खरोखर काही नाही जे आपण कदाचित मला मदत करू शकाल ' तर या मुला होय उत्तर ऐकले परंतु त्यांना खात्री नाही की खरोखर असे घडले आहे तर या व्यक्तीने मॅमला विचारले की आम्ही येऊ आणि आपल्यास भेट देऊ शकतो कदाचित आपल्या वातावरणात आपले निरीक्षण करू आजूबाजूला कोणीही नसल्यासारखे तुम्ही आयुष्यामधून जात आहात आम्ही फक्त भिंतीवर उडत आहोत आपण आपल्या आयुष्याकडे जाताना आम्ही फक्त निरीक्षण करू तर ते गेले आणि त्या बाई म्हणाल्या हो नक्कीच माझ्याकडे काही मोकळा वेळ आहे आपण आत जाऊन माझे निरीक्षण करू शकता मी तुम्हाला मदत करण्यात जास्त आनंद होईल तर संपूर्ण कार्यसंघ त्यांच्या परिच्छेदामध्ये गेला आपल्याला नोट्स कॅमेरा आणि त्या सर्व गोष्टी माहित आहेत म्हणून ते या महिलेच्या घरी गेले आणि त्यांनी त्याच गोष्टीवर फोनवर सांगितले की आम्ही या टीमकडून आलो आहोत आणि आम्ही आपल्याला मदत करू इच्छितो जीवनात असेच चालू ठेवा जसे आपण नसतो म्हणूनच तिने दिवसा जे काही केले ते तिच्या आयुष्यासह पुढे जाते आणि जेव्हा तिला तिला औषध घ्यावे लागते तेव्हा असे झाले तर ही महिला त्यांच्या अहवालात वर्णन केल्याप्रमाणे नव्हती असं म्हणूया जसे मी येथे करतो जसे सांधेदुखीच्या पेशंटच्या अंदाजानुसार मी म्हणतो त्यामुळे तिचे बोट वाकटे होते आणि तिला वस्तू चांगल्या प्रकारे धरु शकल्या नाहीत तिची तब्येत अशीच होती तर तिने औषधाची बाटली घेतली आणि औषधाची ही बाटली चाईल्ड प्रूफ आहे काही देशांमध्ये ते चाइल्ड प्रूफ म्हणून असतात याचा अर्थ असा होतो की फक्त एक सामान्य फिरणे आणि उघडणे कार्य करत नाही आपल्याला वरुन त्यावर दाबावे लागेल आणि नंतर ते फिरवावे लागेल तर हे थोडे कौशल्य घेते अशी समजूत मुळीच आहे की मुलं हे समजू शकणार नाहीत मुले हे समजत नाहीत मला शंका आहे पण तरीही अशी समज आहे की आणि ते केवळ प्रौढांद्वारेच उघडण्यास सक्षम आहेत जे हे शोधतात आणि वरच्या बाजूस दाबून उघडत आहेत तर अर्थातच तिच्या स्थितीमुळे ती हे करू शकली नाही एकतर "ओके दाबून" उघडत आणि त्यास धरून तर तिने खरं म्हणजे फसवणूक केलीसौम्य लहान फसवणूक केली आणि औषधी काढण्यासाठी बाटली उघडण्यासाठी बाटलीची मान कापून घेतली तर संघाने असे निरीक्षण केले की जर ही समस्या सोडवण्यासारखी समस्या नसेल तर दुसरे काय आहे म्हणून ते सोडवण्यास आणि त्या महिलेला मदत करण्यासाठी त्यांनी ते स्वतः वर घेतले तर हा मुद्दा असा की त्यांनी निरीक्षणाद्वारे हे लक्षात घेतले की ही महिला तिला मदत करू शकते हे सांगूनही तिला मदत करू शकत नाही कदाचित तिने तसे केले नाही परंतु आमच्यासाठी औषधाची बाटली उघडण्यास आपण कशी मदत करू शकतो हे सांगण्याचा विचार करण्याचे एक क्षेत्र आहे परंतु हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ते अद्याप बालिश पुरावा असले पाहिजे तर हे उघडणे पुरेसे सोपे आहे अशा स्थितीत लोक देखील ते उघडण्यास सक्षम असले पाहिजेत परंतु तरीही मुलांनी हे शोधून काढले पाहिजे आणि ते अडचणीत येऊ नये तर हीच गोष्ट आईडिओ वर प्रसिद्ध झाली होती आणि हे निरीक्षणाद्वारे सहानुभूती दर्शवते एक स्वत च्या माध्यमातून जायचे होते दुसरे निरीक्षणाद्वारे होते म्हणूनच या संपूर्ण सहानुभूती मध्ये काय आहे याची सुरूवात करणे म्हणजे खरोखर शोधणे लोक खरोखर कश्यातून जात आहेत हे समजून घेणे आणि यासाठी सहानुभूती आवश्यक आहे तर आपल्या प्रवासातील ही खरोखरच पहिली पायरी आणि सर्वात महत्वाची पायरी आहे तर विचारणा करण्यासारखी कल्पना महिलेने त्या लेकीबरोबर केली त्यांना खरोखर जे पाहिजे आहे ते आम्हाला त्या प्रमाणात प्रकाश देणार नाही कारण काहीवेळा लोक आपल्यासाठी हे चांगले आणि योग्य प्रकारे सांगण्यास सक्षम असतात आपण हे लक्षात घेऊ शकता परंतु बर्याच वेळा आम्हाला आढळले की ग्राहक किंवा ज्या लोकांना खरोखर मदतीची आवश्यकता आहे ते त्या दृष्टीने हे व्यक्त करण्यास सक्षम नाहीत तर ही एक अशी जागा आहे ज्याचे आपण निरीक्षण करू या म्हणूनच दृश्यात्मक पद्धती खरोखर उलघडण्याची गरज आहे आणि सोपी माहिती जी आपल्याला व्यक्त केली गेली नाही ती खरोखरच आपल्याला आवश्यक आहे जी आपण आणि मी पटकन घेऊ शकू अशा वेळेची गरज आहे आणि ते दृश्यमान असले पाहिजे जेणेकरून त्यास भाषेसाठी जास्त भाषांची आवश्यकता नसते ही काळाची गरज आहे आणि असे काहीतरी आहे ज्यांना ग्राहक प्रवास मॅपिंग म्हणतात हे एक अगदी सोपे तंत्र आहे आणि आपल्या मुलाखतीवर आधारित स्टिकी नोट तंत्र आहे ज्याचा वापर आपण आपल्या ग्राहकांपैकी कुठल्याही मार्गाने जात असलेल्या संपूर्ण प्रवासात नकाशावर वापरू शकता तर ही एक स्टिकी नोट आधारित आहे ज्याचा अर्थ त्या नोट्स ज्या अस्थायीपणे चिकटल्या जातात आणि आपण त्यास हलवू शकता त्यास हलवू शकता जेणेकरून आपली कार्यसंघ जेव्हा नवीन माहिती शोधेल तेव्हा आपण खरोखर एक स्टिकी नोट जोडू शकता गोष्टी समजून घेण्यास त्या उपयुक्त होतील तर या मार्गाने आपण खरोखर एखाद्यास मदत मागत आहात त्याचा मागोवा घेत आहात ही एकस्टिकी नोट असल्याने आपण थोडे दृश्य देखील काढू शकता अगदी एक स्टिक आकृती देखील चांगले करेल हे जाण्यासाठी आपल्याला एक कुशल कलाकार होण्याची आवश्यकता नाही म्हणून मी केस स्टडीचे एक साधे उदाहरण देतो की मी स्वत वर काम केले ते हे की मी ज्या शहरात राहतो अशा अनेक लोकांमध्ये मी राहतो जे दुचाकी चालवितात विशेषत दुचाकी चालक धूर उष्णता प्रदूषण धूम्रपान यापासून आपले डोके झाकण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु ते हेल्मेट हेड प्रोटेक्शन यंत्र वापरत नाहीत म्हणूनच मला असे वाटते की तुम्ही सूर्यप्रकाशाचा धोका प्रदूषण धूळ यांच्यापासून बचाव करण्यासाठी हे सर्व पावले उचलली पाहिजेत आणि हेल्मेट घालण्यासाठी लागणारे मूलभूत 5 सेकंद आपण घेत नाही तर हे खरोखरच माझ्यासाठी त्रासदायक होते ज्या कोणाला मी भेटलो असे मी त्यांना सांगू शकतो की तुम्ही लोक हेल्मेट घाला आणि पुढे जा हे सुरक्षित नाही आपण असे गृहीत धरत आहात की प्रत्येकजण सुरक्षितपणे स्वारी करतो म्हणून आपण हेल्मेट घालावे जे मी लोकांना सांगायचो म्हणजे फक्त बाह्य सहानुभूती होती होय मी दुचाकी चालविली मी हेल्मेट घालायचा वापर करतो परंतु लोक काय करीत आहेत हे मला या दृष्टीकोनातून पहावेसे वाटले आणि कोणीतरी जात असलेल्या प्रवासाचा नकाशा तयार करण्यासाठी मी हा ग्राहक प्रवास मॅपिंग वापरतो तर श्रीमती अवनी नावाच्या काल्पनिक व्यक्तिमत्त्वाच्या ग्राहक प्रवासाच्या नकाशाचे येथे एक उदाहरण आहे येथे जर आपल्याला उत्तर देण्याचा पहिला प्रश्न दिसला तर या प्रकरणात आपण कोण मदत करण्याचा प्रयत्न करीत आहात त्यांना एक काल्पनिक नाव द्या कोणतीही श्रीमती अवनी मला भेटलेली नाही मला माहित नाही की हे एक काल्पनिक नाव आहे मी माझ्या मुलाखतींमध्ये घेतलेल्या सुसंवादाच्या आधारे ती कोणत्या प्रकारचे व्यक्तिमत्व असू शकते हे मी लिहिले आहे बहुधा 35 वर्षांची आई म्हणून दर्शविली जाईल तिची भूमिका आणि विशिष्ट भूगोल ही व्यक्ती कोणत्या प्रकारचा प्रवास करीत आहे हे पाहणे आपल्यासाठी महत्वाचे आहे आणि ते ज्या क्रियेतून जात आहेत ती एक साधी आई काम करण्यासाठी जात आहे तर ही ती सोपी क्रिया आहे म्हणून मी काम करण्यासाठी जाण्यासाठी आईच्या तीन चरणांचे म्हणजेच कार्य करण्यापूर्वी दरम्यान आणि नंतर चे परीक्षण करणार आहे तर आपण ते पाहू पहिली पायरी म्हणजे त्यांच्या प्रवासापूर्वी म्हणून येथे आई वडील खरोखरच मुलांसाठी आणि स्वत साठी लंच पॅक करतात तर ही त्यांनी केलेली पहिली पायरी आहे माझ्या निरीक्षणामध्ये हेच समोर आले आहे तिने केलेली दुसरी पायरी म्हणजे तिच्या मुलांनाही शाळेत जाण्यासाठी तयार करणे म्हणून एकदा त्यांनी दुपारचे जेवण पॅक केले की त्यांना शाळेत जाण्यासाठी तयार राहावे लागेल आणि नंतर त्यांना पाठवावे लागेल मग आपल्यासाठी स्टेज येतो येथे महत्वाचा टप्पा म्हणजे स्कार्फ घालणे असे काहीतरी जे त्यांना सूर्यप्रकाशापासून आणि प्रदूषणापासून वाचवते आणि नंतर हेल्मेट घालतात ते हेल्मेट घालतात असे प्रकरण मी गृहित धरत आहे मी असे मानत आहे की ते हेल्मेट घालतात आपण आता ज्या गोष्टींकडे पहात आहोत त्यातील काही बाबींवर नजर टाकल्यास ही व्यक्ती कोण आहे आणि तो काय करीत आहे हे प्रथम कोणाला माहित आहे क्रियेपूर्वी ची ही वेळ आहे प्रारंभ करण्यासाठी आपल्याकडे 1 2 आणि 3 असू शकतात परंतु आपल्याकडे यापेक्षा अधिक आहे हे इतके किमान आहे जे एखाद्याने प्रारंभ करू शकेल लक्षात घेण्यासारखा आणखी एक घटक म्हणजे त्यांची भावनिक स्थिती एकाधिक भावनाप्रधान राज्यांमधील लोकांनी समान पद्धत केली आहे मी म्हणेन की ते सुरुवातीस आनंदी आहेत काय ते दु खी आहेत किंवा त्यांना काहीच वाटत नाही जसे या प्रकरणात आई शाळेसाठी तयार होते तिला बहुधा ती वाटत नाही कारण ती आनंदी आहे की नाही येथे ती खूप आनंदी आहे डावीकडे तिच्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी जेवण पॅक करत आहे जे ठीक आहे तर पुढचा टप्पा या क्रिया दरम्यान आहे म्हणून आईने काय केले याचा हा दुसरा टप्पा आहे तिला गॅरेजमधून वाहन बाहेर पडावे लागते त्याशी संबंधीत कोणतीही भावना नाही या टप्प्यातली दुसरी पायरी म्हणजे ती सूर्यप्रकाश उष्णता आणि धूळ यांच्या रहदारीतून सुटतात म्हणून मी या आईची पूर्वी मुलाची मुलाखत घेण्यापूर्वी आणि शेतात त्यांचे निरीक्षण करण्यापूर्वी मला पूर्णपणे सहानुभूती दाखवली नाही मला सूर्यप्रकाशा बद्दल माहित होते मला धूळ बद्दल माहित होते परंतु रहदारी दरम्यान अनेक दिवस हेल्मेट घालण्याची उष्णता मला खरंच खूप घाम आणते वरवर पाहता अशी समजूत आहे की जर आपण हेल्मेट घातला तर आपले केस गळून पडतील माझ्या केसांपैकी एका विद्यार्थ्याने आपल्या केसांचा घाम घाम आणि केस गमावल्याच्या कारणाशी संबंधित आहे की नाही हे शोधण्याचे काम केले माझ्या विद्यार्थ्याने मुलाखत आधारित धारणा विश्लेषण करेपर्यंत मला या भागाबद्दल काहीच माहिती नव्हती आणि तिला असे समजले की हो हे सत्य आहे अनेक लोक अनेक लोक हि दंतकथा अवतीभवती अनुभवतात ती एक दंतकथा आहे की नाही हा माझ्या अभ्यासाचा भाग नाही परंतु समज खरी आहे म्हणून येथे पुन्हा आई बर्याच ठिकाणी थांबते कारण आता तिला काळजी आहे की कदाचित तिने बांधलेले केस योग्य प्रकारे बसलेले नाहीत कदाचित तिचा पोशाख ट्रॅफिकमध्ये फिरला असेल तर ती ठीक आहे याची खात्री करण्यासाठी तिला बर्याच ठिकाणी थांबावे लागले आहे कारण ती कामावर जात आहे तिला तिचा उत्कृष्ट देखावा हवा आहे तर या प्रकरणात परिस्थितीचे आमचे विश्लेषण असेच होते मग आम्ही तिसर्या टप्प्यावर जाऊ लागलो जी आता श्रीमती अवनीला दिसली की तिला पार्किंगमध्ये बाइक पार्क करायची आहे आमच्या हेतू प्रेक्षकांकडूनही ते तितकेसे चांगले नाही कारण बाईक सहसा थोडा जड किंवा स्कूटर जड असतो जर आपण पुन्हा मुख्य स्टँड वापरणार असाल तर ही अशी गोष्ट आहे जी पर्यंत माहित नाही मी त्यांना फिएल्डवर पाहिले पुन्हा आता पुढची पायरी आहे तिला तिचे हेल्मेट आणि स्कार्फ काढून ते वाहनाच्या ट्रंक मध्ये पॅक करावे लागेल मग शेवटचा टप्पा म्हणजे ती कामावर चालते आता ती सर्व तिच्या राईडने पूर्ण झाली आहे वाहनाने जागेहून प्रस्थान केलेले आहे आणि आता तिला कामावर जाताना आनंद झाला आहे आणि म्हणूनच तुम्ही ते माझ्या नकाशामध्ये देखील पाहू शकता म्हणूनच मी हा प्रवास शोधून काढला ज्याचा उद्देश माझ्या प्रेक्षकांनी केला श्रीमती अवनी दिल्लीतील 35 वर्षांची आई दिवसा शिफ्ट करते आणि मला येथे समस्या सोडवण्यास आवडेल नोकरीसाठी आईला गाडी चालविण्यास मदत करणे मला आवडेल म्हणून आता तिच्या प्रवासादरम्यान आम्ही काही गोष्टी शोधून काढल्या आहेत आम्ही पायर्यावर ठेवलेले सर्व दु खी चेहरे बाहेर काढू शकतो सर्व प्रथम तिला एक स्कार्फ आणि त्यावरील शीर्षस्थानी हेल्मेट घालणे कठीण वाटते हे असे काहीतरी आहे जे आम्ही तुम्हाला खाली लिहू शकता असे निरीक्षण केले भारतातील या विशिष्ट भूगोल मध्ये सूर्यप्रकाशाची किरणे हानिकारक वाटतात ही एक सामाजिक लांच्छन आहे उष्णता आपल्याला घाम आणते केस गळण्याविषयी आणि त्यावर पुन्हा धुळीचे कण जाणवण्याविषयी मी भाष्य करीत होतो शक्यतो धूळ आजार श्वासनलिकांसंबंधी रोग किंवा काही प्रकारचे दोष देखील कारणीभूत ठरू शकते हेल्मेट्ससह अवजड बाईक पार्क करणे देखील एक कठीण परिस्थिती आहे म्हणून मी खाली या सर्व मुद्द्यांचा उल्लेख केला आहे आमच्या स्टिकरला आमच्या ग्राहक प्रवासाच्या नकाशावरून हे स्टिकर्स काढले आहेत आणि आता आपण यावर काम करू इच्छित अंतर्दृष्टी म्हणून वापरू शकता येथे माझी सूचना अशी आहे की आपल्याकडे त्या समस्येबद्दल विचार करण्याची आणि आपण ती सोडवू शकाल की नाही ते पहाण्यासाठी पुरेसे कौशल्य असले पाहिजे हे इतके विस्तृत आहे की आपण बरेच निराकरण करू शकता हे इतके अरुंद आहे की समस्येच्या विशालतेमुळे आपण भारावून गेला नाही म्हणून येथे काही टिप्स आहेत ज्या यापैकी कोणत्या मुद्द्यावर मी कार्य केले पाहिजे हे शोधून काढण्यास मदत करू शकेल मी सर्व 3 वर कार्य केले पाहिजे मी फक्त 1 वर काम केले पाहिजे मी मदत करण्यासाठी 2 गोष्टींवर कार्य करावे ते अधिक चांगले करण्यासाठी आपण काही करू शकता का आपण आपल्या कौशल्याने त्यांना मदत करू शकता आपण आपल्या हेतू वापरकर्त्यासाठी प्रभाव पाडण्यासाठी पुरेसे अरुंद आहे हे इतके विस्तृत आहे की आपण बर्याच निराकरणे उत्पन्न करू शकता म्हणून या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण स्वत ला विचारू शकता आणि पाहू शकता की या विशिष्ट समस्येच्या सेटमध्ये ते फिट आहे आणि आपण समस्या निवडू शकता तर मी हे इटलीमधील एका वर्गात केले आहे माझ्या टीमने इटलीमध्ये चांगला काळ व्यतीत करत असताना उजव्या बाजूला मी कठोर परिश्रम करीत आहे आपण ग्राहक प्रवास नकाशा पाहू शकता म्हणूनच मी ते ठेवले तर ग्राहकांच्या आमच्या सर्व निरीक्षणासह आपण बर्याच चिकट नोट्स पाहू शकता अजून काही अजून आहेत जे आम्ही तिथे ठेवण्याच्या विचारात होतो मी संपूर्ण गोष्ट डिजिटलायझेशन करत होतो म्हणजे ती सुद्धा नक्कीच कार्यरत होती परंतु आपण येथे पाहू शकता की येथे आमची निरीक्षणे कार्यरत होती आम्ही काही सामान्य निरीक्षणे गटबद्ध करीत होतो आणि आपण येथे पाहू शकता की आपण त्याबद्दल अधिक तपशील मध्ये जाऊ शकता येथे आपण पुढे जाऊ आणि आम्ही बरेच वापरकर्त्यांचे वर्गीकरण करतो बर्याच वापरकर्त्यांद्वारे आमच्याबद्दल तपशीलवार वर्णन केले गेले आहे आम्ही अॅपच्या विशिष्ट कंपनीच्या उत्पादनावर काम करीत होतो आणि ते अॅप कुठे वापरतात हे पहात होते आणि त्या आधारे आम्ही आमच्या ग्राहकांचे अंतर्दृष्टी डिजीटल केले आणि त्या आधारे आम्ही मॅप केले तुम्ही असा सविस्तर व्यायाम करु शकता पण तरीही आम्ही आग्रह धरतो की श्रीमती अवनीच्या बाबतीत पाहिल्याप्रमाणे मूलभूत नकाशा असावा बरोबर म्हणून मी एका व्यक्तीचे दुसरे उदाहरण देणार आहे की माझ्या एका विद्यार्थ्याने शहरातील शौचालय किंवा स्नानगृह शोधत असलेल्या मुलासह आच्छादित केले होते तर हे तिच्या 5 वर्षाच्या मुलासह मध्यमवयीन आईची व्यक्तिमत्त्व आहे आणि येथे भूगोल दिले गेले आहे आणि सर्व तपशील पूर्ण केला आहे तर आपण हे येथे तपशीलवार किंवा जेनेरिक प्रमाणे तपशीलवार पाहू शकता ग्राहक सहा टप्प्यातून काय करतो याविषयी तिने तपशीलवार माहिती दिली लोक पुन्हा काय करीत आहेत हे आपण स्पष्टपणे पाहू शकता आपण मजकूर वाचू शकता आपण व्हिडिओला येथे विराम देऊ शकता आणि यात कोणते तपशील आहेत ते पाहू शकता ठीक आहे आता हे एका मुलासह आई जात असलेल्या प्रवासादरम्यान आहे म्हणूनच आपल्या ग्राहकांच्या प्रवासावर सर्व काही काय घडू शकते हे आपण पाहत आहोत आणि हीच भावनिक स्थिती आहे तर ग्राहक प्रवास नकाशाचे हे माझे आणखी एका विद्यार्थ्याचे तपशील आहे तर ग्राहक यात्रा नकाशा तयार करण्यासाठी आपण काही सामान्य पद्धती पाळू शकता पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे वय असणे एक मोठा वयोगटातील व्यक्ती आपल्या सामान्य ग्राहकांद्वारे आपला अनुभव घेत असलेल्या अनुभवावर लक्ष केंद्रित करत नाही तर अगदी विशिष्ट वयानुसार जाणे खरोखर शोधण्यात मदत करते एक विशिष्ट भूगोल आपल्यास आपला मागोवा घेण्यास किंवा छायांकित करण्यात मदत करू शकतो ठराविक ग्राहक या दोन गोष्टी म्हणजे ग्राहक प्रवासाचा नकाशा तयार करण्यात मला खूप उपयुक्त वाटले ग्राहक प्रवास नकाशाबद्दल तपशीलवारपणे हे सहा चरण आहेत पहिल्या दृष्टीक्षेपात ते खूप क्लिष्ट वाटेल ते खूप गुंतागुंतीचे वाटू शकते परंतु ते तसे नाही हे खूप सोपे आहे प्रथम आपला स्वत चा अनुभव वापरा आपला ग्राहक काय पहात आहे याची स्वतःची दृष्टी आणि आपल्या टीम च्या साथीदारांना त्यांच्या स्वत च्या अंतर्दृष्टीसह विचारण्यास सांगा आणि वेळेत त्या सर्वांना एकत्रितपणे क्रमश कि त्यांनी प्रथमतः हे केले त्यानंतर ते केले न शेवटी हे केले संपूर्ण माहिती त्याच्या समोर ठेवा म्हणूनच ग्राहकांच्या अनुभवाच्या चरणांद्वारे हे मला म्हणायचे आहे जसे आपण आहात अशी त्यांची कल्पना आहे आणि येथे एक टीप म्हणजे प्रति चरण प्रति एक स्टिकी नोट वापरणे जेणेकरून आपण बर्याच चरणांची गर्दी होणार नाही आणि तसेच आपण आपल्या टीम सोबत चर्चिल्या प्रमाणे सभोवतालच्या गोष्टी हि साध्य होतील तसेच गोष्टींना काही तार्किक अर्थ प्राप्त होतो की नाही ते पाहू शकता आपली टीम जे करीत आहे ते आपल्या ग्राहकांपर्यंत जात असेल तर ठीक आहे तर तिसरी पायरी अशी आहे की आपण त्यांना कालक्रमानुसार मांडत आहात ही पुढची पायरी आहे तर पुढील चरणामध्ये आपण मागे जे केले तेच पाहणार आहोत मग आपण फिएल्डवर जा आणि वास्तविक ग्राहकांची मुलाखत घ्या तर ती चौथी पायरी असेल श्रीमती अवनी यांच्याकडे जास्तीत जास्त लोकांची मुलाखत घेऊन आपण आपल्या स्वत च्या व्यक्तिमत्त्वात पोहोचू शकता आणि ते आपल्या वय आणि भौगोलिक श्रेणीसाठी योग्य आहेत की नाही ते पाहू शकता आता आपल्या ग्राहक प्रवासाच्या नकाशाकडे परत जा आणि आपल्याला काही नवीन माहिती मिळाली आहे असे आपल्याला वाटत असेल तर ते पहा व्वा मी त्याबद्दल विचार केला नव्हता असे मी गृहित धरले आहे की ग्राहक विशिष्ट आहेत ते असावे असे मला वाटले पण ते खरोखरच या मार्गाने गेले तर आपण खरोखर काही दुरुस्त्या करू शकता " आणि महत्त्वाचे म्हणजे ते भावनिकदृष्ट्या सर्वोच्च कोठे आहेत ते पहा म्हणजे ते खूप आनंदी आहेत भावनिकदृष्ट्या कमी याचा अर्थ म्हणजे ते खूप दु खी आहेत किंवा त्यांना काहीसे कमी वाटत आहे तर आपण त्यांना फक्त एक साधा स्मित आणि खिन्न चेहऱ्यासह चिन्हांकित करू शकता फक्त त्यांना आपल्या स्टिकी नोटमध्ये लिहा आणि ते आपणास ठीक वाटेल आपल्याकडे ग्राहकांचा संपूर्ण प्रवास नकाशा असेल